या व्याख्यानात आपण मागील व्याख्यानमालेचे चर्चासत्र पुढे घेऊन जाऊ आपण गेट्सच्या लेव्हलवर किंवा फंक्शनल ब्लॉकच्या लेव्हलवर आरटीएल लेव्हलवर लो पावर मिळविण्याच्या काही टेक्निक्स कडे पाहत आहोत तर आपण आपली चर्चा सुरु करूया तर ही पहिली पद्धत जी आपण या प्रोब्लेमकडे पाहत आहोत ती ग्लिच आहे ग्लिच हे सर्किटमधील हॅझार्ड आहे गेट्समधील डीलेमुळे अनवॉन्टेड सिग्नल ट्रान्झिशन्सचा रेफेरन्स घेतात सर्किट एलेमेंट्स आऊटपुट क्लिन ट्रांझिशन करते जसे 0 ते 1 परंतु या असमान डीलेमुळे आउटपुटवर पोहोचण्यासाठी सिग्नल असमान टाईम घेतो तर आऊटपुट डाउन होण्यापूर्वी काही क्षणात बदलतात यास ग्लिचेज किंवा हॅझार्ड स्टॅटिक हॅझार्ड डायनॅमिक हॅझार्ड असे म्हणतात आता पहा आपल्या सर्किटची डिझाइन कशा प्रकारे केली गेली आहे ग्लिच म्हणजे आउटपुट नोड काही वेळा अनावश्यकपणे बदलणे ज्याचा अर्थ कॅपेसिटर चार्ज करणे आणि डिस्चार्ज करणे हे अनावश्यकपणे होत आहे जे बर्याच वेळा अननेसेसरी पावरचा वापर करते तर जर आपण ग्लिच टाळू शकलो तर अशा प्रकारची पावर डिसिप्शन होणे देखील कमी होईल तर आपण येथे अशा प्रकारच्या ग्लिचिंग पॉवरबद्दल विशेषतः बोलत आहोत म्हणून जसे की मी म्हटले आहे ग्लिच ज्यास कधीकधी हझार्ड देखील म्हटले जाते हे स्पुरियस ट्रान्झिशन्सचा रेफेरेंस देतात ज्याचा अर्थ असा होतो की अनब्यालन्सडं पाथ डीलेमुळे आउटपुटमध्ये फंक्शन करणे अपेक्षित नसते आपण काही उदाहरणे बघुया यामुळे तेथे ऍडिशनल ट्रान्झिशन्स ऍडिशनल चार्जिंग आणि डिस्चार्जिंग किंवा लोड कॅपेसिटर असतील तर याचा अर्थ ऍडिशनल पावर डिसिपेशन होणे होय तर जेथे पाथ आणि डीले संतुलित आहेत अशा डिझाईन्ससाठी ज्याचा अर्थ इनपुटपासून प्रायमरी आउटपुटपर्यंत होतो डीले सर्व मार्गाने होतो अशा प्रकारचे ग्लिच किंवा हझार्ड उद्भवण्याची शक्यता नाही केवळ अशा ठिकाणी जेथे सर्किटमध्ये एक प्रकारचा अंबालान्सड नेचर असतो तेथे आपणास या प्रकारच्या गोष्टी मिळू शकतात आणि फक्त लक्षात घेण्यासारखे आहे की डायनॅमिक CMOS लॉजिक कोणतेही ग्लिच तयार करत नाही कारण सर्किट ज्या प्रकारे प्री चार्ज आणि कॉम्पुटेशन स्टेटमध्ये फंक्शन करते तेथे या प्रकारचे ग्लिच होणार नाही कारण आउटपुट निश्चितच हाय लेव्हलवर प्री चार्ज अप्लाय केले जाते नंतर कॉम्पूट स्टेट मध्ये ते केवळ 0 वर जाऊ शकते कदाचित पुन्हा ते लो होऊ शकणे जे शक्य नाही तर हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की डायनॅमिक CMOS सर्किट चांगले आहेत त्यांच्याकडे 0 ग्लिचिंग पावर असेल चला एक उदाहरण घेऊ हे एक अतिशय इझी सर्किट आहे 2 NAND गेट्स असलेले 2 लेव्हल सर्किट इनपुट 0 ते 1 पर्यंत बदलत आहेत तर आपण असे गृहीत धरतो की गेट मध्ये थोडा डीले झाला आहे तर D 0 ते 1 बदलत आहेत तर D 1 ते 0 वरुन बदलेल म्हणून थोड्या डीलेनंतर D 1 ते 0 वरुन बदलत जाईल आऊटपुट बघा तर जेव्हा D बदलत असेल तेव्हा ही C हाय आहे तर असा पिरिअड आहे जेव्हा दोन्ही इनपुट जास्त असतात आणि असा पिरिअड असतो जेव्हा एक हाय असतो दुसरा लो असतो तर या कारणास्तव जेथे आउटपुट 0 वर परत होण्यापूर्वी पुन्हा परत 1 होईल तर ही एक ग्लिच आहे ज्यास स्टॅटिक हझार्ड देखील म्हटले जाते याचा अर्थ असा की आउटपुट 1 वर राहील परंतु डीले अंबॅलन्सड मुळे ते टेम्पररी डाउन होत आहे आणि पुन्हा वर जात आहे म्हणजे एक डिस्चार्जिंग आणि एक चार्जिंग तर थंब चा नियम बघुया दुसर्या लेवलवर आणखी एक सर्किट घ्या तर इथेही तेच घडेल म्हणून जर आपण A B C D सर्व स्टेटस एकत्र केले तर तेथे ग्लिचस घडतील परंतु आपण हे फंक्शन यासारखे इम्प्लिमेंट देखील करू शकता येथे सर्व इनपुटपासून आउटपुटपर्यंत होणारा डीले बॅलन्सड आहे ते 2 गेट डीलेच्या एकवलेन्ट आहेत परंतु आधी काही घडत असताना आपण फक्त हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की एक सिग्नल फास्ट होता दुसरा सिग्नल स्लो होता कारण ते दोन्ही सिग्नल ओव्हरलॅप होते त्या ओव्हरलॅपमुळे ही मिस्टेक होती परंतु येथे आपण ते बॅलन्स करू शकत असाल तर त्याचा मिनिंग असा आहे की अनइक्वल डीले होणार नाहीत तर थंब चा नियम असा आहे की आपल्याकडे चेन प्रकारची डिझाईन असेल आणि कॅसकेड मध्ये अनेक गेट्स असतील जेथे काही गेट्स डायरेक्ट कनेक्ट होत असतील तर ग्लिचसच्या बाबतीत ही गुड डिझाईन नाही अशा बर्याच ग्लिचेस येथे असतील परंतु आपण सेम सर्किट बॅलन्सड ट्री स्ट्रक्चर प्रमाणे अंमलात आणल्यास यामध्ये लो ग्लिच असतील तर फॉर्मल ग्लिच अनालिसिस शिवाय देखील आपण या टोपोलॉजी डायग्रॅम चे अनालिसिस करू शकता आणि आपण असे म्हणू शकता की जर आपण त्यास बॅलन्सड ट्री प्रमाणे स्ट्रक्चर करू शकलो तर ग्लिचस संख्या लो होईल पुढे आपण एक अतिशय इंटरेस्टिंग कन्सेप्ट पाहूया याला प्री कंप्यूटेशन म्हटले जाते मी तुम्हाला फक्त या अप्रोच मागील प्रेरणा सांगतो समजा आपल्याकडे फंक्शन ब्लॉक आहे फंक्शन ब्लॉक चे अजून एक उदाहरण आपण नंतर घेऊ फंक्शन ब्लॉकमध्ये इनपुट येत आहेत ब्लॉक काहीतरी मोजत आहे आणि आउटपुट जनरेट करीत आहे आता फंक्शनल ब्लॉकच्या टाईप नुसार आउटपुट जनरेट करण्यासाठी आपण घेतलेला एकूण वेळ अनइक्वल असू शकतो मी जसे व्होल्टेज किंवा 2 इनपुट विचारात घेणार आहे त्या उदाहरणाप्रमाणे सर्किट मॅग्निट्युड कंप्यारेटर आहे हे येत असलेल्या 2 संख्यांच्या मॅग्निट्युडची कंप्यारीझन करते आपण त्यांना बायनरी संख्या असल्याचे गृहीत धरा आणि आऊटपुट 0 १ असे आहे असे समजू कदाचित ते यासारखे यापेक्षा लो किंवा यापेक्षा जास्त असेल कदाचित ते इक्वल असेल किंवा नाही आता समजा मी २ सिग्निफिकन्ट बिट्सची तुलना करत आहे ते ० १ आहेत जर त्यापैकी एखादा अनसाईन्ड आहे असे गृहीत धरले तर ती संख्या इतरांपेक्षा मोठी असेल जर संख्या N बीट नंबर असेल तर मला रेमेनिंग N 1 नंबर पहावा लागेल फक्त एक संख्या बघून मी हे नक्कीच म्हणू शकतो की ही संख्या इतरांपेक्षा मोठी आहे म्हणून जर मी हा निर्णय लवकर घेतो तर मी उर्वरित कॅम्पुटेशन डिसेबल करू शकतो याला प्री कॉम्प्युटेशन असे म्हणू शकता तर मी असे मानतो की ही एक सिम्पल बाब आहे काही कॉमन सर्किट्सचा वापर करून काही केसेस लवकर आढळल्यास त्या सर्किटचे आऊटपुट मेन फंक्शन ब्लॉकला कॅल्कुलेट करण्यास डिसेबल करू शकते अशा स्टेटमध्ये अनावश्यक ट्रान्झिशन डिसेबल केले आहे ही आयडिया आहे आपण ती पाहूया तर आपण येथे काही प्री कॉम्पुटेशन लॉजिक फंक्शन डिसेबल करतो जे काही पाथ अनसिलेक्ट करण्यासाठी वापरतात ज्यामुळे पावर डिसिपेशन लो होण्यास मदत होते तर एक सिम्पल कंपेरेटोर चे उदाहरण घेऊया टिपिकल युझ असा आहे तर माझ्याकडे कॉम्बिनेशनल ब्लॉक आहे ज्यांचे इनपुट रजिस्टर कडून आले आहेत असे समजूया म्हणून मी म्हटल्याप्रमाणे मी काही विशिष्ट इनपुट प्याटर्न शोधू शकतो आणि जर काही प्याटर्न सापडले तर आपण या व्यालूझ लोड करणे डिसेबल करू शकतो जेणेकरुन नवीन व्यालूझ लोड होणार नाहीत त्याद्वारे कॉम्बिनेशनल ट्रान्झिशन अव्हॉइड केले जाईल म्हणून मी सांगितल्याप्रमाणे येथे कंप्यारीझन करायचे उदाहरण बघूया

हि जनरल डायग्रॅम आहे समजा ही माझी ओरिजिनल सर्किट होती येथे कॉम्बिनेशनल लॉजिक आहे इनपुट रजिस्टर आहे आउटपुट रजिस्टर आहे तर जेनेरली जेव्हा पाइपलाइनमध्ये या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या जातात तेव्हा आपल्याला असे सर्किट्स दिसतील येथे हे क्लॉक सिग्नल आहे जे हे रजिस्टर R 1 लोड करीत आहे डेटा व्हॅल्यू येथे येत आहे रिझल्ट कॅल्कुलेट केले जातील आणि आणखी एक क्लॉक आहे जे या आउटपुटमध्ये रिझल्ट लोड करेल आपण येथे काय करीत आहोत ते म्हणजे आपण येथे काही ऍडिशनल लॉजिक जोडत आहोत आपण काही विशिष्ट इनपुट प्याटर्न शोधत आहोत हे आमचे प्री कॉम्पिटेशन लॉजिक आहे जर येथे काही विशिष्ट प्याटर्न असतील तर आपण रेझिस्टरचे लोडिंग डिसेबल करू शकतो अन्यथा आपण ते नेहमीप्रमाणे लोड करू तर हे एका क्लॉक गेटिंगसारखे असेल जिथे सिम्पल क्लॉक्स येतील परंतु काही विशिष्ट प्याटर्न असल्यास आम्हाला या ऍडिशनल कॉम्पुटेशन ची आवश्यकता नाही याचा अर्थ असा की जर मी हे रजिस्टर लोड केले नाही तर आउटपुट कोणतीही ट्रान्झिशन करणार नाही ज्याचा अर्थ कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये देखील कोणतेही ट्रान्झिशन होणार नाही तर मी येथे डायनॅमिक पावर कंझुम करणे टाळत आहे तर कंप्यारेटर चे उदाहरण असेच आहे जर माझ्याकडे २ नंबर्स A B फ्रॉम 0 ते n 1 आहेत मी हे नंबर्स असे घेतो की हे सर्व रेझिस्टर ला दिले जात आहेत मी असे गृहीत धरत आहे की A 1 आणि B 1 स्वतंत्र रजिस्टरला दिले जात आहेत उर्वरित N 1 बीट येथे दिले जात आहे तर मी काय म्हणतो ते म्हणजे आपण सर्वात सिग्निफिकंट बिट्स कम्पेर करतो आपण एक्सक्लुझिव्ह NOR गेट येथे ठेवला आहे तर एक्सक्लुझिव्ह NOR म्हणजे काय हे बिट्स 0 0 किंवा 1 1 आहेत का ते पहा 0 0 किंवा 1 1 म्हणजे काय XNOR गेटचे आउटपुट 1 असेल फक्त त्या केसमध्ये आम्हाला रेमेनिंग N 1 बिट पहावे लागेल त्यापैकी कोणता मोठा आहे हे शोधावे लागेल परंतु जर आपल्याला आढळले की ते दोन्ही समान नाहीत एकतर 1 0 किंवा 0 1 म्हणजे आउटपुट 0 आहे तर आपल्याकडे एक स्पेशल बिट कंपेरटर असू शकेल फक्त या 2 बिट्सची कम्पेर करा या N 1 बिट कंपॅरिटरचा युझ न करता तो रिझल्ट डायरेक्ट आउटपुटवर सेंड केला जाऊ शकतो फक्त जर हे बिट इक्वल असेल तरच आपण हे एनेबल करा म्हणून जेव्हा हे बिट इक्वल नसते तेव्हा आपण या 2 रेझिस्टर्स R2 आणि R3 मध्ये कोणतीही नवीन व्हाल्यू लोड करत नाही ज्यायोगे आपण कंबिनेशनल सर्किटच्या या भागात कोणत्याही प्रकारचे ट्रान्झिशन थांबवित आहोत तर आपण पावरचा वापर बर्यापैकी लो करू शकतो हेच मी म्हणालो की जर 2 सर्वात सिग्निफिकंट बिट्स डीफेरेन्ट असतील तर इतर बिट्स पाहण्याची आवश्यकता नाही तर अशा प्रकारच्या सर्कीटसाठी जिथे या प्रकारची कंडिशन फिक्स केली जाऊ शकते आपण इनपुटला डिसेबल करण्यासाठी हे प्री कंडिशन लॉजिक किंवा प्री कंप्यूटेशन लॉजिक वापरू शकता क्लॉक गेटिंग बद्दल आधी देखील उल्लेख केला आहे की कधीकधी काही फ्लिप फ्लॉप किंवा रेझिस्टर पर्यंत पोहोचण्यापर्यंत सिलेक्टीव्हली स्टॉप होतो जेणेकरुन अनावश्यक ट्रान्झिशन टाळता येते म्हणूनच मी हे देखील म्हटले होते की टेस्टिंगच्या दृष्टीकोनातून ही चांगली पद्धत नाही आणि रेस कंडीशन देखील येऊ शकते परंतु पॉवरच्या लो डिझाइनच्या दृष्टिकोनातून हे अगदी इफ्फेक्टिव्ह आहे मुख्यत एका विशिष्ट चिपमध्ये क्लॉक नेटवर्क हे पावर डिसिपेशन होण्याचे एक प्रमुख सोर्स आहे कारण क्लॉक नेटवर्कचे प्रत्येक नोड प्रत्येक सायकलमध्ये प्रत्येक क्लॉक कालावधीत 2 ट्रान्झिशन करते तर ते असे नेटवर्क आहे जेथे प्रत्येक नोडमध्ये अल्फा ऍक्टिव्हिटी ची व्हॅलू हाय असते जर आपण यापैकी काही क्लॉक सिग्नल डिसेबल करू शकलो तर सिग्नल ऍक्टिव्हिटी लो केली जाऊ शकते तर क्लॉक नेटवर्कला टार्गेट बनविणे या अर्थाने जस्टीफाय आहे कारण ते असे नोड आहेत जिथे जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटी होत आहेत म्हणून जर आपण सध्या वापरल्या जात नसलेल्या क्लॉक नेटवर्क चा भाग डिसेबल करू शकत असाल तर आपण सिग्नल ट्रान्झिशन इफेक्टीव्हली लो करत आहोत तर येथे एक सिम्पल बायनरी काउंटर पाहू हे बायनरी रिपल काउंटर आहे फ्लिप फ्लॉपचे आउटपुट पुढील फ्लिप फ्लॉपच्या इनपुटला फीड करीत आहे किंवा हे शिफ्ट रेजिस्टरसारखे आहे काउंटरसारखे नाही हे शिफ्ट रजिस्टर आहे आउटपुट पुढें फीड देत आहे आता या प्रकारचे शिफ्ट रजिस्टर डिफिकल्ट आहे किंवा या प्रकारच्या स्ट्रक्चर नुसार फ्लिप फ्लॉपचे आउटपुट पुढील फ्लिप फ्लॉपच्या क्लॉक इनपुटला दिले जाते या डिझाइनला टेस्टिंगसाठी परवानगी नाही कारण डीएफटी साठी जेव्हा आपणास फ्लिप फ्लॉप स्कॅन चेनमध्ये ठेवायचा असेल तेव्हा त्यास क्लॉक सिग्नल आवश्यक आहे तर आपल्याकडे असे सर्किट स्ट्रक्चर असल्यास डीएफटीच्या व्हिव मधुन हे फारसे कन्व्हेनिएंट नाही तर हे काही यासारखे दिसण्यासाठी काही कंट्रोल पिन आणि काही ऍडिशनल हार्डवेअर जोडा आपण काय करतोय येथे काही ऍडिशनल मल्टीप्लेक्झर जोडा आणि सर्व इनपुटला फीड करा टेस्टिंग मोड दरम्यान आपण सर्व इनपुट योग्य प्रकारे फीड करण्यासाठी क्लॉक बनवू शकता आणि हे D इनपुट कुठून तरी येत आहेत तर D मी दर्शवित नाही आणि हा T ऍडिशनल कंट्रोल पिन असेल हे चांगले मल्टीप्लेसर कंट्रोल करण्यासाठी वापरले जाऊ शकते म्हणून आवश्यक असल्यास आपण क्लॉक एनेबल करू शकता तसेच आवश्यक असल्यास आपण क्लॉक डिसेबल करू शकता तर या काही विशिष्ट प्रकारच्या स्ट्रक्चर आहेत जर अशा प्रकारच्या स्ट्रक्चर एखाद्या डिझाइनमध्ये दिसल्या तरच आपण हे वापरू शकता हे एक इंटरेस्टिंग स्ट्रक्चर आहे या प्रमाणे 2 लाइन्स मिसिंग आहेत काही लाइन्स दिसत नाहीत हे पहा हे क्लॉक येथे दिले जात आहे हा D येथे दिला जात आहे येथे पहा मी हे दाखवित आहे मी ही डायग्रॅम पुन्हा ड्रॉ करत आहे तर सर्किट असे आहे की माझ्याकडे एक फ्लिप फ्लॉप आहे एक्सटेर्नल इनपुट वरुन D येथे येत आहे हे माझे आउटपुट आहे तर मग मी काय करतोय मी येथे काही ऍडिशनल सर्किट आणि XOR गेट जोडले आणि गेटचे आउटपुट क्लॉक सिग्नल फीड करत आहे आता हे क्लॉक सिग्नल येथे फीड आहे आणि हे XOR गेट इनपुटपैकी एक इनपुट D मधून दिले जात आहे दुसरे इनपुट Q कडून दिले जात आहे तर मग मी हे का करतो तर ही एक फ्लिप फ्लॉप आहे ज्यास मी लो पावर फ्लिप फ्लॉप म्हणतो आपण लो पावर या नावाचे जस्टीफाय करण्याचा प्रयत्न करूया नॉर्मली फ्लिप फ्लॉपमध्ये काय घडते पहा मी येथे एक सिम्पल फ्लिप फ्लॉप दाखवत आहे सिम्पल फ्लिप फ्लॉपमध्ये D इनपुट असेल त्याचे Q आउटपुट आहे आणि त्यात एक क्लॉक असेल फंक्शनली हे 2 इक्विव्हॅलेंट आहेत परंतु हे स्ट्रक्चर लो पावर वापरते का आपण समजून घेऊया या सर्किटमध्ये आपणास असे दिसते की क्लॉक कन्टीनुएस सिग्नल आहे तर जेव्हा एखादा क्लॉक असेल तेव्हा समजा ही फ्लिप फ्लॉप क्लॉकच्या पॉझिटिव्ह एज ने ऍक्टिव्हेट झाली आहे म्हणून प्रत्येक पॉझिटिव्ह एजवर क्लॉक असते मी डी फ्लिप फ्लॉपच्या इनपुटवर जे काही अप्लाय केले आहे ते स्टोअर होते तर या फ्लिप फ्लॉपच्या आत बरीच गेट्स आहेत काही गेट्समध्ये काही ट्रान्झिशन असतील कारण हे क्लॉक बदलत आहे तर आत काही प्रमाणात पावरचा वापर होईल परंतु मी येथे एक ऑब्झरव्हेशन करीत आहे ते असे समजा माझी अप्लाय केलेली D व्हॅल्यू 1 आहे आणि माझे सध्याचे आउटपुट व्हॅल्यू 0 आहे सध्याचे आउटपुट व्हॅल्यू देखील 0 आहे किंवा माझे इनपुट 1 आहे करंट स्टोअर व्हॅल्यू आउटपुट देखील 1 आहे तर या कंडिशन मध्ये मी हे स्टोअर केले तरीही आउटपुट व्हॅल्यू बदलणार नाही कारण ते आधीपासूनच 0 होते तर 0 पुन्हा स्टोअर होईल जर ते 1 असेल तर मी पुन्हा 1 अप्लाय केले आहे तर ते पुन्हा तीच व्हॅल्यू स्टोअर होईल तर मी येथे फक्त तो चेंज केला आहे हे अप्लाय केलेला इनपुट आणि सध्याचे आउटपुट समान आहे की नाही याची तपासणी करतो ते समान असल्यास मी क्लॉक डिसेबल करीत आहे कारण मला क्लॉक अप्लाय करण्याची आवश्यकता नाही कारण पुढची स्टेट देखील तीच असेल तर आपण येथे काय केले ते तुम्ही पाहता D आणि हा Q आपण XOR गेटला देत आहोत जेव्हा ते 0 0 किंवा 1 1 असतील तेव्हा केवळ आउटपुट 1 होईल सॉरी 0 0 1 1 आउटपुट 0 होईल आणि क्लॉक डिसेबल केले जाईल परंतु जेव्हा ते 0 0 किंवा 1 0 डिफरंट असतील तरच आपण ते स्टोअर करण्याची गरज आहे नंतर आउटपुट 1 होईल हे आणि गेट क्लॉक एनेबल करेल आणि क्लॉक येईल तर येथे क्लॉक फक्त त्या इन्स्टन्स साठी फ्लिप फ्लॉपवर येईल जिथे अप्लाय केलेले D मूल्य आणि आउटपुट Q स्टोअर व्हॅलू डिफरंट आहे निश्चितच ओव्हरहेड 2 ऍडिशनल गेट्स आहेत एक XOR आणि दुसरे AND गेट तर हे फ्लिप फ्लॉपच्या आतील सिग्नल ऍक्टिव्हिटी लो करण्यासाठी सो कॉल्ड लो पॉवर फ्लिप फ्लॉप आहे जे आपण डिझाइनमध्ये वापरू शकता पुढे इनपुट गेटिंग टेक्निक आहे हे देखील अगदी इझी आणि कोमनली वापरले जाते येथे आपण काही इनपुट पुन्हा डिसेबल करतो म्हणजे आपण त्यांना चेंज होण्यापासून रोखतो जसे आपण पहातो कधीकधी डेटा पॅकमध्ये एखाद्या विशिष्ट सर्किटमध्ये आपल्याकडे बरेच फंक्शन ब्लॉक असतात कदाचित काही ऑपरेशन आवश्यक असतील काही आवश्यक नसतील चला एक उदाहरण घेऊ समजा माझ्याकडे काही फंक्शनल ब्लॉक्स आहेत त्याला F1 म्हणा माझ्याकडे दुसरा ब्लॉक F2 आहे माझ्याकडे काही इतर ब्लॉक F3 आहे एक अडेर आहे एक सब्सट्रेक्टर आहे एक मल्टिप्लायर आहे आणि माझ्याकडे A आणि B हे दोन इनपुट आहेत हे या सर्व 3 ब्लॉक्सना दिले जात आहे सर्व ब्लॉकला B देखील दिले जात आहे आउटपुटच्या बाजूला आपण एक मल्टिप्लेसर वापरतो जो या फंक्शन ब्लॉक्सचे आउटपुट घेईल आणि त्यापैकी काही सिलेक्टेड लाईन्सवर अवलंबून आउटपुटमध्ये जोडत आहे म्हणून सिलेक्टेड लाईन्स सिग्नल देईल की मला ऍड करणे किंवा सब्स्ट्रॅकट करणे किंवा मल्टिप्लाय करणे आवश्यक आहे की नाही तर त्यापैकी एक सिलेक्ट केले जाईल परंतु आपण या डिझाइनमध्ये पाहिले की पावर वापराच्या बाबतीत एक समस्या आहे समजा मला ऍडिशन आवश्यक आहे म्हणजे मला ब्लॉक F1 चालवायचा आहे म्हणून मी A आणि B काही इनपुट अप्लाय करतो F1 कॉम्पूट झाली आहे रिझल्ट येथे अव्हेलेबल आहे म्हणूनच मी सिलेक्ट केलेली लाईन अप्लाय केल्यावर हा रिझल्ट निघतो परंतु या सर्किटमध्ये काय होईल कारण A आणि B हे F2 बदलत आहेत आणि F3 देखील कॅल्क्युलेशन मध्ये भाग घेत आहेत आत सिग्नल बदल देखील होत आहेत आउटपुटमध्ये ते काही निकाल मोजत असतील परंतु मल्टीप्लेसर त्यांना निवडणार नाही मल्टीप्लेसर त्यापैकी केवळ एक निवडत आहे म्हणून जर मला माहित असेल की मी F1 निवडणार आहे तर F2 आणि F3 चे इनपुट काही प्रकारे डिसेबल करा आणि येथे सिग्नल ट्रान्झिशन योग्य दिसणार नाहीत या पद्धतीमागील हे मूळ प्रिंसिपल आहे तर येथे आपण अॅडर आणि सबट्रॅक्टरचे उदाहरण घेऊ समजा आमच्याकडे एखादा अॅडर आहे आमच्याकडे एक सबट्रक्टर आहे मी घेतलेल्या उदाहरणांचे इनपुटमध्ये मीगृहित धरत आहे की A आणि B येत असलेले 2 इनपुट ते 2 रजिस्टरमध्ये स्टोअर आहेत आणि त्याना लोड करण्यासाठी क्लॉक वापरली जाते आणि आऊटपुट सह माझ्याकडे मल्टीप्लेसर आहे जो मला ऍडिशन किंवा सब्स्ट्रक्शन करू इच्छित आहे की नाही हे निवडलेले आहे ज्याचे आऊटपुट पुन्हा दुसर्या रजिस्टरमध्ये जाईल आता येथे आपण काही प्रकारचे गेट्स वापरत आहोत हे बफर असू शकते जे काही असू शकते ते ट्राय स्टेट बफर असू शकते परंतु मला असे वाटते की जेव्हा मला या व्यतिरिक्त काही करायचे असेल तेव्हा मी या बफरला एनेबल करेन किंवा मी हे डिसेबल करेन याचा अर्थ असा आहे की येथे कोणतेही सिग्नल ट्रान्झिशन होणार नाही म्हणजेच याच्या आत ट्रान्झिशन होणार नाहीत तरीही मी मार्क्सची निवड करत आहे जेणेकरून या अॅडरचे आउटपुट सिलेक्ट केले जाईल तर मी असे गृहीत धरत आहे की F1 कंट्रोल सिग्नल सब्स्ट्रक्शन निवडते आणि F2 ऍडिशन निवडते तर आपण अनावश्यकपणे दुसर्या ब्लॉकचे इनपुट टॉगल करण्यास अलॉव करत नाही कारण हे युझलेस ट्रान्झिशन असेल समजा जेव्हा मला ऍडिशन असेल तेव्हा मी सब्स्ट्रक्शन वापरणार नाही तर अनावश्यकपणे हे सिग्नल टॉगल का बनवावे आणि यामुळे ऍडिशनल पावरचा यूझ कसा होईल ही बेसिक आयडीया आहे शेवटच्या टेक्निक बद्दल आपण बोलूया हे टेक्निक अतिशय स्पेसिफिक आहे हे रेडुज्ड झालेले पॉवर शिफ्ट रजिस्टर आहे आता शिफ्ट रजिस्टर म्हणजे साधारणपणे काय तर ते म्हणजे कॅसकेड मध्ये कनेक्ट केलेल्या D फ्लिप फ्लॉपची चेन आहे आपण क्लॉकला एका बाजूने डेटा फीड करतो तो शिफ्ट होतो आपण दुसर्या बाजूने डेटा घेतो समजा माझ्याकडे N स्टेज शिफ्ट रजिस्टर आहे मी फ्रिक्वेन्सी च्या क्लॉक शिफ्ट रजिस्टरला क्लोकिंग करत आहे आता मला माझा सर्किट बनवायचा आहे शिफ्ट रजिस्टर लो पॉवर आहे तर मी ज्या प्रिन्सिपल चे अनुसरण करीत आहे ते असे आहे मी शिफ्ट रजिस्टरला दोन भागात स्प्लिट करीत आहे पहा हे असे आहे या टप्प्यात असलेले माझे ओरिजिनल शिफ्ट रजिस्टर पहा याप्रमाणे स्टेज 1 2 3 4 5 ६ करा आता मी त्यांना एका शिफ्ट रजिस्टरमधील ऑड नंबर सेल आणि दुसर्या शिफ्ट रजिस्टरमधील इव्हन नंबरच्या सेल्स सह 2 शिफ्ट रजिस्टरमध्ये स्प्लिट केले आधीची केस पहा मी माझा इनपुट डेटा एका एन्ड ला शिफ्ट करत होतो आणि त्या सर्वांकडून ते एकेक करून जात होते परंतु आता माझ्याकडे दोन वेगळ्या शिफ्ट रजिस्टर आहेत आधीच्या केसमध्ये मी वापरत असलेला डेटा D1 नंतर D2 नंतर D3 नंतर D4 असा होता मी जे करतो ते येथे मी D1 अप्लाय करतो नंतर मी D2 इथे अप्लाय करतो मग येथे D3 अप्लाय करा आणि नंतर येथे D4 अप्लाय करा आणि मी ही फ्रिक्वेन्सी अर्ध्या क्लॉक फ्रिक्वेन्सीवर नोंदवतो येथे फ्रिक्वेन्सी f आहे असे समजा येथे मी f ने 2 ने क्लॉक करत आहे परंतु फायनल आउटपुट मध्ये जर मी मल्टिप्लेसर वापरला तर मी यामधून अल्टर्नेटीव्हली घेउ शकतो आणि हे क्रिएट करू शकतो व f च्या फ्रिक्वेन्सीवर आउटपुट येते कारण त्यातील ओव्हरऑल हाल्फ स्पीड ने शिफ्ट होत आहे परंतु एकंदरीत जो डेटा येत आहे तो या दरापेक्षा डबल असेल तर तो f असेल तर आयडीया अशी आहे मी डायग्रॅम दर्शवित आहे येथे मी जे बोललो ते हे आहे की आपण या प्रिन्सिपल चा मिसयूझ करीत आहोत पॉवर डिसिपेशन होणे हे फ्रिक्वेन्सीच्या प्रमाणात प्रोपोर्शनेट आहे आपण फ्लिप फ्लॉपचे 2 सबसेट्स मध्ये डिव्हिजन करतो प्रथम आपण पॉसिटीव्ह एज वरुन पहात आहोत आणि दुसरा एक आपण निगेटिव्ह एज ने पहात आहोत आणि आपण क्लॉकची फ्रिक्वेन्सी हाल्फ करत आहोत आणि मी म्हटल्याप्रमाणे आपण आत्ता असेच 2 इनपुट D1 D2 D3 D4 अल्टर्नेटीव्हली अप्लाय करत आहोत तर हि स्कीम अशी दिसेल ही 2 शिफ्ट रजिस्टर आहेत या क्लॉकला येत आहेत या अजेस तरीही मिसिंग आहेत आपण त्यांना फक्त इन करू शकता तर हे क्लॉक येत आहे तर मी त्यांना हाल्फ फ्रिक्वेन्सी F2 सह क्लॉक करत आहे आणि हे फायनल मल्टिप्लेक्सर जो येथून डेटा घेईल आणि f च्या क्लॉकच्या फ्रिक्वेन्सीने आउटपुट जेनेरेट करेल तर हे एक सोपे टेक्निक ज्याचा वापर आपण एकाच लेव्हलवर शिफ्ट रजिस्टरची स्पीड वाढवण्यासाठी करू शकता परंतु पावरचा वापर बर्याच प्रमाणात लो करू शकता तर या प्रकारच्या अॅडहॉक टेक्निकला आपण आपल्या डिझाइनच्या विविध ब्लॉकमध्ये इम्प्लाय करू शकता मी चर्चा केलेल्या काही अतिशय पॉप्युलरली वापरल्या जाणार्या मेथोड्स आहेत आणि आणखी काही आपण नंतर चर्चा करणार आहोत तर आपण ट्राय करा आणि पावर चा वापर लो करा तर अशा प्रकारे आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत तर आपण पुढच्या व्याख्यानात आणखी काही टेक्निक्स पुढे घेऊया